या माॅड्यूल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि या ठराविक माॅड्यूल मध्ये आपण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर पासून हाय पास फिल्टर कसा डिझाईन केला जातो ते अभ्यासणार आहोत तर मुलांनो आपण आत्तापर्यंत काय शिकलो आहोत आपण बघितलं की ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चा वापर करून आपण लो पास फिल्टर कसा डिझाईन करू शकतो पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह फिल्टर म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलेले आहे तर तुम्ही लो पास ऍक्टिव्ह फिल्टर मध्ये काय पाहिलात तर तिथे आपण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चा वापर केला होता आता आपल्याला ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चा वापर करून हाय पास ऍक्टिव्ह फिल्टर डिझाईन करायचा आहे हेच आपण या माॅड्यूलमध्ये शिकणार आहोत तर इथे तुम्ही स्क्रीनवर हाय पास फिल्टर बघू शकता हा असा फिल्टर आहे जो अटीन्यूएट करतो जर तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल तर हाय पास फिल्टर हा असा फिल्टर आहे जो fc च्या खालच्या सगळ्या फ्रिक्वेन्सी अटीन्यूएट करतो किंवा अडवतो आणि fc च्या वरच्या सगळ्या फ्रिक्वेन्सी ला पास करतो तर इथे आपण असे म्हणू शकतो की हा फिल्टर fc च्या खालच्या फ्रिक्वेन्सी अडवतो तर fc च्या वरच्या फ्रिक्वेन्सी पास करतो तर इथे fc काय आहे fc ही आपली आपली क्रिटिकल फ्रिक्वेन्सी आहे हे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेले आहे इथे आपण लो पास फिल्टर पेक्षा वेगळी गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे R आणि C ची प्लेसमेंट म्हणजेच इथे रजिस्टर आणि कॅपॅसिटर हाय पास फिल्टर साठी त्यांचे कॉन्फिगरेशन उलट आहे हाय पास फिल्टर मध्ये पास बँड म्हणजे अशा सर्व फ्रिक्वेन्सी ज्या क्रिटिकल फ्रिक्वेन्सी च्या वर आहेत तर आता आपण बघू की हाय पास फिल्टर म्हणजे नक्की काय जर तुम्ही हा प्लॉट बघत असाल तर तुमच्या असे लक्षात येईल की हा क्रिटिकल फ्रिक्वेन्सी च्या वरच्या फ्रिक्वेन्सी पास करतो मागच्या माॅड्यूल मध्ये आपण लो पास फिल्टर बघितला म्हणजे जिथे क्रिटिकल फ्रिक्वेन्सी च्या खालच्या फ्रिक्वेन्सी पास केल्या जातात बरोबर हाय पास फिल्टर मध्ये क्रिटिकल फ्रिक्वेन्सी च्या वरच्या फ्रिक्वेन्सी पास केल्या जातात तर हा आयडियल रिस्पॉन्स आहे इथे तुम्ही ब्रिक वॉल बघू शकता fc च्या इथे हा फ्रिक्वेन्सी स्टॉप करेल हा स्टॉप बँड आहे तर हा पास बँड आहे आता मी जर गेन वर्सेस फ्रिक्वेन्सी चा प्लॉट काढला तर तो असा दिसेल हा प्लॉट बरोबर लो पास फिल्टर च्या प्लॉटच्या उलट असेल आता आपण पुढे काय बघणार आहोत तर इथे आपण सिंगल पोलचा रिस्पॉन्स बघू शकतो सिंगल पोल म्हणजे काय फर्स्ट ऑर्डर म्हणजे काय तसेच सेकंड ऑर्डर लो पास फिल्टर म्हणजे काय हे आपण मागच्या माॅड्यूल मध्ये बघितलेले आहे इथे आपण हाय पास फिल्टर सिंगल पोल म्हणून पाहू म्हणजेच 1 R 1 C तुम्ही इथे रजिस्टर च्या एक्रॉस वोल्टेज जनरेट करू शकता हा सिंगल पोल असल्यामुळे तुम्हाला रोल ऑफ रेट 20 dB per decade असा दिसेल जर माझ्याजवळ सेकंड ऑर्डर हाय पास फिल्टर असेल तर रोल ऑफ रेट 40 dB असा असेल थर्ड ऑर्डर साठी रोल ऑफ रेट 60 dB असेल तर जसजशी तुम्ही ऑर्डर वाढवता तसा तुम्हाला आयडियल रिस्पॉन्स मिळतो बरोबर आता इथे हाय पास RC फिल्टर च्या क्रिटिकल फ्रिक्वेन्सी चे सूत्र लो पास फिल्टर प्रमाणे आहे ते पुढील प्रमाणे fc 1 2 πRC हे सूत्र आपण लो पास फिल्टर साठी सुद्धा वापरले आहे हे ऍक्टिव्ह फिल्टर हाय पास फिल्टर च्या क्रिटिकल फ्रिक्वेन्सी चे सूत्र आहे इथे x equals to R हा एका सूत्राने मोजू शकतो जेव्हा आयडीअली रिस्पॉन्स एकाएकी क्रिटिकल फ्रिक्वेन्सी f l hz पर्यंत वाढतो म्हणून इथे क्रिटिकल फ्रिक्वेन्सी f l असेल आता जर आपण ऍक्टिव्ह फिल्टर फर्स्ट ऑर्डर हाय पास फिल्टर विषयी बोलत असू तर तीन गोष्टी आपण लक्षात घेऊ शकतो याला फर्स्ट ऑर्डर म्हणतात कारण यात 1 R 1 C वापरतात मग हाय पास फिल्टर म्हणतात कारण हा हाय फ्रिक्वेन्सी ला पास करतो क्रिटिकल फ्रिक्वेन्सी च्या वरची फ्रिक्वेन्सी तो पास करतो तर क्रिटिकल फ्रिक्वेन्सी च्या खालची फ्रिक्वेन्सी अडवतो म्हणून हा माझा स्टॉप बँड असेल आणि हा माझा पास बँड असेल इथे आपल्याकडे ऍक्टिव्ह फिल्टर आहे कारण आपण नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर चा वापर करत आहोत हे सर्व आपण प्रयोगात बघणार आहोत आपण प्रयोगात पुढील गोष्टी पाहू इन्वर्तींग ऍम्प्लिफायरचे डिझाईन नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर चे डिझाईन इंटिग्रेटर चे डिझाईन डिफरेंसिएटर चे डिझाईन ग्राउंड चा वापर लोडींग इफेक्ट चा रोल जर तुम्ही स्क्रीन वर पाहत असाल तर तुम्हाला मागच्या एक्टिव लो पास फिल्टर सारखा ऍक्टिव्ह हाय पास फिल्टर दिसेल जो स्टॅंडर्ड इन्वर्तींग किंवा नॉन इन्वर्तींग ऑपरेशनल ऍम्प्लिफायर ला जोडलेला आहे याचाच अर्थ आपल्याकडे पॅसिव फिल्टर आहे आणि तो आपण इन्वर्तींग नॉन इन्वर्तींग किंवा युनिटी ऍम्प्लिफायरला जोडत आहोत जर गेन वन असेल तर आपण युनिटी ऍम्प्लिफायर चा वापर करतो आणि जर गेन एक पेक्षा जास्त असेल तर आपण इन्वर्तींग किंवा नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायरचा वापर करू शकतो पॅसिव्ह हाय पास फिल्टर शी तुलना करता ऍक्टिव्ह हाय पास फिल्टर मध्ये आपल्याला इनफायनाईट फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स मिळतो ऍक्टिव्ह हाय पास फिल्टर चा मॅक्झिमम पास बँड फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स हा ओपन लूप कॅरेक्टरस्टिक आणि बँडविडथ ने लिमिटेड असतो तर आपण कुठच्या प्रकारचे हाय पास ऍक्टिव्ह फिल्टर डिझाईन करू शकतो आणि त्यांचा वोल्टेज गेन काय असेल आपण हे बघितलेले आहे की आपण एक्टीव्ह हाय पास फिल्टर हा युनिटी गेन ऍम्प्लिफायर सोबत वापरत होतो पण जर आपल्याला सिग्नल एंपलीफाय करायचा असेल तर आपल्याला इन्वर्तींग किंवा नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर चा वापर करावा लागेल इथे मी नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर चा वापर करत आहे इथे तुम्ही बघू शकता की फिल्टर चे आउटपुट ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या नॉन इन्वर्तींग टर्मिनल ला जोडलेले आहे फर्स्ट ऑर्डर ऍक्टिव्ह हाय पास फिल्टर हा त्याच्या नावाप्रमाणेच लो फ्रिक्वेन्सी अटीन्यूएट करतो आणि हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल पास करतो बरोबर यात एक पॅसिव फिल्टर असतो जो नॉन इन्वर्तींग ऑपरेशनल ऍम्प्लिफायर ला जोडलेला असतो आपण हे इथे बघितलेले आहे हा पॅसिव्ह फिल्टर आहे आणि हा आपला नॉन इन्वर्तींग ऑपरेशनल ऍम्प्लिफायर आहे या सर्किट साठी फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स पॅसिव फिल्टर सारखाच आहे इथेसुद्धा आपण सारखेच सूत्र वापरू शकतो ते पुढील प्रमाणे आहे fc 1 2 πRC इथे एक अपवाद आहे सिग्नलचा एम्पलीट्यूड ऍम्प्लिफायर च्या गेन ने वाढतो कारण इथे आपल्याकडे नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर आहे DC गेन 1 R2 R1असा असेल आपण गेन बदलू शकतो आणि म्हणूनच इनपुट आणि आउटपुट सिग्नल च्या सिंबोलिक रिप्रेझेंटेशन मध्ये आउटपुट इनपुट चे मॅग्नेटफाईड वर्जन किंवा एंपलीफाईड वर्जन दिसते बरोबर तर इथे आपण असे बघितले की सर्किट चा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स पॅसिव फिल्टर सारखाच असतो पण सिग्नलचा एम्पलीट्यूड एंपलीफायर च्या गेन ने वाढतो नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर साठी पास बँड वोल्टेज गेन 1 R2 R1 असा असतो आपण हे आधीच बघितलेले आहे आणि हे लो पास फिल्टर साठी सुद्धा सारखे आहे फर्स्ट ऑर्डर हाय पास फिल्टर मध्ये पॅसिव्ह फिल्टर असतो जो नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर ला जोडलेला असतो हे इथे दाखवलेले आहे सर्किटचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स पॅसिव्ह फिल्टर सारखाच असतो नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर सर्किट साठी फिल्टरचा वोल्टेज गेन हा फीडबॅक रजिस्टर R2 R1 चे फंक्शन असतो

आपण Af म्हणजे काय ते अभ्यासलेले आहे पास बँड गेन चे सूत्र हे लो पास फिल्टर सारखेच आहे फक्त इथे आपण सिग्नल कॅपॅसिटर मधून पास करून नंतर रजिस्टर ला देतो यापूर्वी आपण सिग्नल रजिस्टर मधून पास करत होतो आणि कॅपॅसिटर इथे होता लो पास आणि हाय पास ही ऑपरेशनल ऍम्प्लिफायर ची मूलभूत सर्किट आहेत म्हणूनच ते समजून घेणे सोपे आहे Fc ही कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे जी आपण यापूर्वीसुद्धा अभ्यासलेली आहे तर या केस मध्ये जर मी हे सूत्र वापरले आणि बघितले की व्हेरी लो फ्रिक्वेन्सी ला काय होते तर तेव्हा माझा Vout Vin Af पेक्षा खूपच लहान असेल पण जेव्हा f equals to fc असे असेल मला 0 707 ही सारखीच व्हॅल्यू मिळेल पण व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ला माझी व्हॅल्यू Af एवढी असेल या परिस्थितीत ऍक्टिव्ह फिल्टरच्या इक्वेशन active filter's equation वरून असे दिसते की Af 0 hertz पासून लो फ्रिक्वेन्सी कट ऑफ पॉईंट पर्यंत वाढला आहे जर तुम्ही स्क्रीनवर बघाल तर तुमच्या लक्षात येईल की ऍक्टिव्ह फिल्टर चा गेन कशाप्रकारे 0 hertz पासून लो फ्रिक्वेन्सी कट ऑफ पॉईंट पर्यंत 20 decibels per decade ने वाढतो जर माझ्याजवळ सेकंड ऑर्डर असेल तर माझ्याजवळ 40 dB per decade असे असेल थर्ड ऑर्डर साठी 60 dB per decade असे असेल जेव्हा fc 0 707 Afअसे असेल fc नंतर च्या सगळ्या फ्रिक्वेन्सी पास बँड फ्रिक्वेन्सी आहेत आणि फिल्टर ला constant gain of A Af f हा आहे याचाच अर्थ जर मी ग्राफ प्लॉट करायला सुरुवात केली तर माझा प्लॉट असा दिसेल जिथे fc नंतरच्या सर्व फ्रिक्वेन्सी पास केल्या जातील आणि fc च्या आधीच्या सर्व फ्रिक्वेन्सी अडवल्या जातील हा सिंगल ऑर्डर फिल्टर आहे म्हणून रोल ऑफ रेट 20 dB per decade असा आहे जर मी उदाहरण घेतले आणि कट ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा ब्रेक पॉइंट फ्रिक्वेन्सी fc मोजली तर ते पुढील प्रमाणे असेल fc 1 2 πRC इथे पॅसिव्ह हाय पास फिल्टर साठी कॅपॅसिटर C 1 µF आहे तो आपण one kilo ohm resistor रजिस्टर सोबत सीरिजमध्ये जोडलेला आहे इथे माझ्याजवळ R आणि C च्या व्हॅल्यू आहेत याच्यावरून मी fc शोधू शकते तर येथे माझी क्रिटिकल फ्रिक्वेन्सी किंवा कट ऑफ फ्रिक्वेन्सी 1 2 πRC एवढी आहे जी 159 15 hertz च्या बरोबर आहे तर अशाप्रकारे मी हाय पास फिल्टर ची कट ऑफ फ्रिक्वेन्सी शोधू शकते इथे आपण अजून एक डिझाईन चे उदाहरण पण पाहू इथे असे दिसत आहे की तुम्हाला नॉन इन्वर्तींग ऍक्टिव्ह हाय पास फिल्टर डिझाईन करायचा आहे ज्याचा गेन 2 आहे लोवर कट ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा कॉर्नर फ्रिक्वेन्सी 2 kilo Hz आहे आणि कॅपॅसितन्स 79 5 nano farad आहे येथे तुम्हाला या तीन गोष्टी दिलेल्या आहेत म्हणून गेन 2 आहे नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर चा गेन 1 R2 R1 दिला आहे म्हणून R2 R1 will be equal to 1 बरोबर येथे R 2 हा R असेल आता फ्रिक्वेन्सी Fc दिली आहे म्हणून fc 1 2 πRC R दिलेला आहे f c आहे आणि C दिलेला आहे म्हणूनच R 1 2 π fcC इथे मी इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज ठेवल्या आहेत R च्या व्हॅल्यू साठी आपल्याला माहित आहे की R1 हा 1 असला पाहिजे किंवा R2 हा R1 एवढा असला पाहिजे तर अशाप्रकारे या व्हॅल्यू वरून आपण हे सर्किट डिझाईन करू शकतो या व्हॅल्यू तुम्हाला खाली दिलेल्या आहेत त्यात कट ऑफ कॉर्नर फ्रिक्वेन्सी ची व्हॅल्यू आणि कॅपॅसितन्स ची व्हॅल्यू आहेत तर अशाप्रकारे जर मला या व्हॅल्यूज दिल्या असतील तर मी उरलेल्या व्हॅल्यू शोधू शकते जर मला माझ्या हाय पास ऍक्टिव्ह फिल्टर चे सर्किट डिझाईन करायचे असेल तर मी या व्हॅल्यूज वरून ते डिझाईन करू शकते आणि जर मला सर्किट दिले असेल तर मी पास फिल्टर डिझाईन करू शकते दोन्ही प्रकारे मी ते करू शकते आपण अजून एक उदाहरण पाहू आकृतीत दाखवलेल्या फिल्टरची कट ऑफ फ्रिक्वेन्सी आणि पास बँड गेन मोजा समजा तुम्हाला ही आकृती दिली आहे हा आपला हाय पास अॅक्टिव फिल्टर आहे तर आपल्याला इथे काय शोधायचे आहे आपल्याला कट ऑफ फ्रिक्वेन्सी शोधायची आहे याचा अर्थ आपल्याला fc शोधायचा आहे आणि fc 1 2 πRC इथे R1 दिलेला आहे R2 दिलेला आहे आणि C सुद्धा दिलेला आहे तर आपण one by 2 pi into 10 k into 0 1 microfarad असे लिहू शकतो आणि ते 159 15 hertz असेल म्हणून fc 159 15 hertz असेल बरोबर तर आता मला माझी क्रिटिकल फ्रिक्वेन्सी माहित आहे अशाप्रकारे हे सूत्र वापरून आपण क्रिटिकल फ्रिक्वेन्सी शोधू शकतो पुढचा प्रश्न काय आहे इथे माझ्याजवळ पास बँड गेन 10 आहे बरोबर हा इन्वर्तींग ऍम्प्लिफायर आहे म्हणून R2 R 1 10 किंवा R2 would be equal to 10 times R1 बरोबर इथे जर मी R1 10 असे घेतले तर R2 hundred kilo ohm असेल दिलेल्या सर्किट साठी कट ऑफ फ्रिक्वेन्सी शोधायची असेल तर आपल्याला व्हॅल्यू वरून सर्किट कसे डिझाईन करतात हे माहित आहे आणि जर आपल्याकडे सर्किट असेल तर आपण व्हॅल्यू शोधू शकतो तर या ठराविक माॅड्यूल मध्ये आपण काय शिकलो आपण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चा वापर करून ऍक्टिव्ह फिल्टर डिझाईन करायला शिकलो जर आपल्याला सर्किट दिलेले असेल तर त्यावरून रजिस्टर कॅपॅसिटर किंवा फ्रिक्वेन्सी यांच्या व्हॅल्यू शोधायला आपण शिकलो आहोत तसेच आपण व्हॅल्यू दिलेल्या असताना सर्किट डिझाईन करायला शिकलो आहोत म्हणून ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चा वापर करून आपण फिल्टर डिझाईन करू शकतो जो काही ठराविक बँड ऑफ फ्रिक्वेन्सी पास करतो तर काही ठराविक बँड ऑफ फ्रिक्वेन्सी स्टॉप करतो या माॅड्यूल मध्ये आपण हाय पास फिल्टर बघितला आपण हाय पास आणि लो पास फिल्टर मधील मुख्य फरक बघितला तो असा आहे की हाय पास फिल्टर मध्ये कॅपॅसिटर सुरुवातीला असतो आणि नंतर रजिस्टर असतो लो पास फिल्टर मध्ये आधी रजिस्टर असतो आणि नंतर कपॅसिटर असतो म्हणून येथे सिग्नल आधी रजिस्टर ला आणि नंतर कॅपॅसिटर ला जातो पण हाय पास फिल्टर मध्ये याच्या उलट होते तर इथे आपण लो पास आणि हाय पास फिल्टर बघितला पुढच्या माॅड्यूल मध्ये आपण बँड पास आणि बँड रिजेक्ट फिल्टर चे वर्किंग बघणार आहोत तर हे फिल्टरचे मुख्य चार प्रकार आहेत लो पास हाय पास बँड पास आणि बँड रिजेक्ट तर पुढच्या क्लासमध्ये आपण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर operational amplifier पासून बँड पास फिल्टर कसा डिझाईन करतात ते बघणार आहोत तोपर्यंत तुम्ही या प्रकारचे प्रश्न सोडवा तुम्हाला ऑनलाइन बरेच प्रश्न मिळतील बरोबर आपण मूलभूत पातळीपासून सुरुवात केलेली आहे जिथे तुम्हाला कट ऑफ फ्रिक्वेन्सी से सूत्र शोधायचे होते आणि इतर सर्व गोष्टी दिलेल्या होत्या रजिस्टर कॅपॅसिटर आणि फ्रिक्वेन्सी च्या दिलेल्या व्हॅल्यू साठी सर्किट डिझाईन करणे सोपे आहे हे खूपच सोपे आहे म्हणून तुमच्याकडून चुका होण्याच्या अपेक्षा कमी आहेत इथे अजून एक मुद्दा मला सांगायचा आहे जेव्हा तुम्हाला हाय कट ऑफ ऍक्टिव्ह फिल्टर डिझाईन करायला सांगतील तेव्हा प्रश्न नीट वाचा काहीवेळा हाय फ्रिक्वेन्सी कट ऑफ करायला सांगितलेली असते हाय फ्रिक्वेन्सी कट ऑफ करणे म्हणजे हाय पास फिल्टर नाही म्हणून प्रश्न नीट वाचा तिथे हाय कट किंवा लो कट किंवा हाय पास किंवा लो पास आहे ते नीट तपासा याचा अर्थ काय आहे म्हणजेच लो पास आणि हाय कट सारखे असते हाय पास आणि लो कट सारखे असते म्हणूनच उदाहरणे सोडवताना हे लक्षात ठेवा उदाहरण नीट वाचा जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतील तेव्हा तो समजून घ्या नीट ऐका मगच उत्तर द्या ठीक आहे हे तुम्हाला परीक्षेसाठीच नाही तर इंटरव्यू मध्ये सुद्धा मदत करेल तर आता आपण पुढच्या क्लासमध्ये पुढच्या माॅड्यूल मध्ये भेटू तेव्हा आपण ऑप एमप सर्किट चा वापर करून बँड पास फिल्टर कसा डिझाईन करतात ते पाहू तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या इथे मी तुमचा निरोप घेते